प्रिय सहभागींचे दुसऱ्या मोड्यूलच्या दुसऱ्या आठवड्यात स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण त्वकवेदनशास्त्र किवा स्पर्शेंद्रियासंबंधीची माहिती अभ्यासली होती आणि कामाच्या ठिकाणी त्याची भूमिका पाहिली आहे वेगवेगळ्या प्रकारचे हस्तांदोलन विविध प्रकारचे अभिवादन आणि त्यांच्या सांस्कृतिक भिन्नतेकडे पाहिले होते आजच्या मोड्यूलमध्ये आपण स्पर्शेंद्रियासंबंधीच्या भूमिकेबद्दल विशेषत कामाच्या ठिकाणी असलेले त्याचे महत्व याची चर्चा करू बहुसांस्कृतिक परिस्थितीत स्त्री पुरुष संबंध योग्यप्रकारे प्रस्थापित करण्यासाठी याचे काय महत्त्व आहे याचे विश्लेषण देखील करू जेव्हा आपण इतर व्यक्तींना स्पर्श करतो तेव्हा आपल्याला आढळते की तांत्रिक अडथळे पूर्णपणे अनुपस्थित आहेत आपल्याला व्यक्तीच्या जवळ जाऊन एक स्पर्श करावा लागतो म्हणूनच कामाच्या ठिकाणी या निकटतेवर काहीवेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो तथापि असे आढळते की कामाच्या ठिकाणी स्पर्श हा नेहमीच एखाद्या ध्येयाशी संबंधित असतो किंवा तो नियमित व्यावसायिक संवादाचा भाग असतो आणि या संदर्भाने असा स्पर्श कमी धोकादायक असतो आणि कधीकधी परस्पर संबंधांचा एक सक्षम पैलू देखील असतो सामाजिकदृष्ट्या मंजूर सभ्य स्पर्शवर्तन आपल्याला इतरांशी संवाद साधण्यास मदत करतात आपल्या मनातील संकोच दूर करण्यास मदत करतात आणि त्याच वेळी हे दिसून येते की आपण आमच्या बरोबर आहात आणि आमचा आदर केला जातो कधीकधी आपल्याला असे आढळले की खांद्यावरील एकच स्पर्श आपल्याला सांगतो की आपले प्रयत्न योग्य दिशेने आहेत विशेषत आंतरसंस्कृतीक परिस्थितीत आणि स्त्री पुरुषांमध्ये स्पर्श करण्याच्या भूमिकेकडे पाहताना हे समजते की काही ठराविक सीमा महत्त्वाच्या आहेत आणि त्या अबाधित ठेवल्या पाहिजेत कोणत्याही प्रकारच्या मैत्रीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन वातावरणामध्ये अति स्पर्श देखील लोकांच्या मनात विशिष्ट शंका निर्माण करू शकतो आणि त्याच वेळी स्पर्शाचा अभाव देखील एक वेगळेपणाचे संकेत देऊ शकतो जे कामाच्या वातावरणात अनुकूल नाहीत मानवी स्पर्श नेहमीच अनुभवाची तीव्रता वाढवितो जेव्हा एखादी व्यक्ती व्यावसायिक वातावरणात आपल्यास स्पर्श करते तेव्हा बहुतेक परिस्थितींमध्ये ती एक सकारात्मक भावना असते तथापि आपल्या मागील मॉड्यूलमध्ये देखील टिप्पणी केल्याप्रमाणे सांस्कृतिक तसेच संस्थात्मक पद्धती देखील महत्त्वपूर्ण आहेत आणि हे फरक परस्परांना समजले पाहिजेत आपण दोन भिन्न प्रकारच्या संस्कृतींबद्दल चर्चा केली आहे जे परस्पर संपर्क असलेली संस्कृती तसेच संपर्क नसलेली संस्कृती आहेत संपर्क संस्कृती ही अशी आहे जिथे इतर लोकांना स्पर्श करणे सामान्य मानले जाते संप्रेषण करीत असताना इतर लोकांच्या जवळ जाणे आणि त्याच वेळी इतर लोकांना स्पर्श करताना अधिक थेट नजरेचा संपर्क साधणे सामान्य मानले जाते उदाहरणार्थ अशा संस्कृतीतील लोक मध्य पूर्व किंवा युरोपच्या भूमध्य प्रदेशातील लोक स्पर्शातून किंवा गंधाने उच्च पातळीवर संवाद साधणे जास्त सोयीस्कर मानतात संपर्क नसलेल्या संस्कृतीत उदाहरणार्थ उत्तर युरोपातील लोक तसेच बर्याच आशियाई देशांमध्ये कमी वेळा स्पर्श करण्याची प्रवृत्ती आहे परस्परांपासून दूर उभे राहण्याची प्रवृत्ती आहे आणि बर्याच संवादामध्ये आपण दृश्य संप्रेषणावर अवलंबून राहतो संपर्क नसलेल्या संस्कृतीत अनेक सामाजिक पद्धती आहेत ज्या आपल्याला इतरांशी शारीरिक संपर्क न ठेवताही इतर लोकांशी अभिवादन करण्याची मुभा देतात हे भेद आपल्याला जागृत करतात की कामाच्या ठिकाणी इतराना स्पर्श करणे हे एक गुंतागुंतीचे किंवा जटिल प्रकरण आहे या क्षेत्रात अर्थ लावणे आवश्यक आहे हे संदर्भ कदाचित सांस्कृतिक तसेच ते संस्थात्मक देखील असू शकतात उदाहरणार्थ बर्याच संस्था 'नो टच नॉर्म' म्हणजेच स्पर्शविरहीत कार्यपद्धती पसंत करतात जिथे कर्मचार्यांना सतर्क केले जाते की त्यांनी सामान्यपणे दुसर्या माणसाला हात लावू नये आणि अगदी नम्र हस्तांदोलन करणेही पुरेसे मानले जाते योग्यप्रकारे स्पर्श केल्यास सहकार्यांमधील सकारात्मक भावना वाढू शकते दुसरीकडे जेव्हा ते नकारात्मक अर्थाने वापरली जाते तेव्हा ते विश्वास खंडित करू शकते आणि अडचणींना कारणीभूत ठरू शकते संपर्क असलेल्या आणि संपर्क नसलेल्या संस्कृती मधील वातावरणात सांस्कृतिक फरक असतात जेव्हा इतर लोक आपल्याला स्पर्श करतात तेव्हा आपल्या प्रतिक्रिया तसेच एखादा आपल्या स्पर्शामुळे नाराज होईल की नाही हे बर्याच घटकांवर अवलंबून असते हे वैयक्तिक मानसिकतेवर अवलंबून असते हा स्पर्श त्या तत्कालीन संदर्भावर अवलंबून असतो आणि त्याच वेळी त्या कर्मचार्याच्या सांस्कृतिक वातावरणावर देखील अवलंबून असतो उदाहरणार्थ फ्रेंच आणि इटालियन लोकांना संवादाच्या वेळी जर कोणी स्पर्श केला तरी ते त्यांना प्रशस्त वाटते पण ब्रिटनमधील लोकांना सार्वजनिक ठिकाणी एखाद्याने स्पर्श केल्यास अस्वस्थ वाटते आणि हा स्पर्श क्रीडा क्षेत्राशिवाय आणि तोही मोठ्या प्रेक्षकांसमोर असल्याशिवाय पूर्णपणे टाळला जातो भारतीय समाजात तसेच तुर्कस्थान फ्रान्स इटली ग्रीस स्पेन आशिया खंडातील मध्य पूर्व भाग तसेच रशिया येथे स्पर्श सहजपणे स्वीकारला जातो रशियात लोक शारीरिक स्पर्श प्रशस्त समजतात पण अति पूर्वेकडील देशांतील लोकांची सांस्कृतिक मानसिकता वेगळी आहे जर्मनी जपान इंग्लंड अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड एस्टोनिया पोर्तुगाल उत्तर युरोप आणि स्कँडिनेव्हिया या देशांचा यात समावेश आहे इतरही काही संस्कृती आहेत ज्यात पाश्चिमात्य शिक्षणामुळे हळूहळू होणारे सामाजिक बदल इतरांना स्पर्श करण्याच्या संबंधितही बदलत आहेत संपर्क असलेल्या आणि संपर्क नसलेल्या संस्कृतींबद्दलची आपली समज आपल्याला सांगते की पूर्वेकडील देशांच्या तुलनेत पाश्चात्य संस्कृतीत स्पर्श दुर्मिळ आहे सार्वजनिक स्पर्शांची कमतरता असते तेव्हा हा स्पर्श अधिकच महत्त्वपूर्ण बनतो संपर्क नसलेल्या संस्कृतीत जर व्यवस्थापकाने आपल्या कनिष्ठ कर्मचार्याच्या खांद्यावर थाप दिली तर त्या कर्मचार्यासाठी ते एक प्रोत्साहन असते जे तो नेहमी लक्षात ठेवतो तथापि त्याच व्यापक संस्कृतीत असे भिन्नताही अस्तित्वात असू शकते आपण युरोपचे उदाहरण घेऊ शकतो आणि युरोपियन संस्कृतीत ही भिन्नता अस्तित्त्वात असल्याचे आढळते आपण यापूर्वीच ब्रिटीश लोकांसंबंधी पाहिले आहे जे स्पर्शांना प्राधान्य देत नाहीत आणि असे आढळते की ब्रिटीश संगठित उद्योग क्षेत्राच्या वातावरणात अगदी अल्प प्रमाणात स्पर्श करण्यास परवानगी आहे ब्रिटिश समाजात स्पर्श केवळ खेळाच्या स्पर्धांमध्ये आणि विजय किंवा यशाच्या उत्सवात जसे की गोल करणे किंवा गुण मिळवणे यासारख्या परिस्थितीत स्पर्श करण्याची परवानगी असते तथापि ड्रेसिंग रूममध्ये अजूनही सामान्यत एकमेकांपासून अलिप्त राहणेच पसंत केले जाते ऍलन पीझ यांनी अशी टिप्पणी केली आहे की ब्रिटिश ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आलिंगन हे दक्षिण अमेरिकन आणि युरोपातील खेळाडूंकडून नक्कल केले आहे या देशांमध्ये एक गोल झाल्यावर मिठी मारणारे खेळाडू एकमेकांचे चुंबन घेतात आणि ड्रेसिंग रूममध्येही ते अश्या जवळकीने एकमेकांशी वागतात आम्ही फ्रान्स आणि इटलीमध्ये सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या वर्तनवर टिप्पणी केली आहे त्याचप्रमाणे असे आढळते की लॅटिन अमेरिकन देशांमध्ये पुरुषांनी एकमेकांना मिठी मारणे किंवा मित्राचा हात धरणे किंवा मित्राच्या खांद्यावर हात ठेवणे सामान्य आहे त्याचप्रमाणे असे आढळते की स्पेनमध्ये संभाषणा दरम्यान आणि निम्न औपचारिक संवादा दरम्यान पुरुष एकमेकांना हाताची टाळी देतात किंवा दुसर्याच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहेत त्याच प्रमाणे असे आढळते की लॅटिन अमेरिकन देशांमध्ये मध्य पूर्व आणि दक्षिण युरोपियन देशांमध्ये देखील सामान्य संभाषणांदरम्यान बऱ्याच शारिरीक संपर्कांना परवानगी आहे कधीकधी हे आंतरसांस्कृतिक परिस्थितीत लोकांमध्ये भ्रम निर्माण करू शकते उदाहरणार्थ या सांस्कृतिक फरकां बद्दल माहिती नसलेल्या एखाद्या इंग्रज व्यक्तीस लॅटिन अमेरिकन सहकाऱ्याशी संवाद साधला असेल तर लॅटिन अमेरिकन मित्राच्या स्पर्शपद्धतीमुळे इंग्रजी व्यक्तीस अप्रशस्त वाटू शकते त्याला कदाचित हे त्रासदायक किंवा धमकी देणारे ही वाटू शकते त्याचप्रमाणे लॅटिन अमेरिकन मित्राला ब्रिटीशांचा स्पर्शाचा अभाव काही प्रमाणात थंड किंवा अपकारक किंवा तुटक किंवा आत्मसंतुष्ट वृत्तीचे उदाहरण वाटू शकते समाजात किती प्रमाणात स्पर्श मान्य आहे स्पर्शाची उपस्थिती किंवा अनुपस्थिती विविध सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर अवलंबून असते असे आढळले आहे की उत्तर युरोप आणि अति पूर्व संस्कृतींमध्ये तुलनेने अधिक संपर्क नसतो त्यामुळे येथे एखाद्याचा चुकून दुसऱ्याला हलकासा स्पर्श झाल्यास त्याने कारवाई केली तर माफी मागावी लागू शकते २००९ साली अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा यांनी ब्रिटनच्या भेटीत राजशिष्टाचार तोडला आणि राणीला मिठी मारली तेव्हा या मजेदार घटनेने आंतरराष्ट्रीय भ्रम कसे सुरू केले हे समजू शकते असे आलिंगन ब्रिटीश वर्तणुकीच्या रूढीविरूद्ध आहे आणि राजशिष्टाचाराच्या विरूद्ध होते त्याने जागतिक मथळे बनविले तर असे आढळते की विविध देशांमध्ये केवळ स्पर्शांची वारंवारताच नाही तर स्पर्शाची जागा किंवा शरीराचा कोणत्या ठिकाणी स्पर्श केला जातो या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात उदाहरणार्थ अरब जगात पुरुषांनी एकमेकांचे हात धरुन किंवा सार्वजनिकपणे त्यांना चुंबन घेणे प्रशस्त मानले जाते पण अशा प्रकारे स्त्री पुरूषांचा स्पर्श पूर्णपणे निषिद्ध आहे थायलंड आणि लाओसमध्ये एखाद्याच्या डोक्यावर विशेषत लहान मुलांना असा स्पर्श करणे निषिद्ध आहे कारण ते अशुभ मानले जाते दक्षिण कोरियामध्ये जेष्ठ किंवा वयाने मोठे असलेले लोक विशेषत जेव्हा गर्दीच्या ठिकाणी असतात तेव्हा तरुणांना स्पर्श करू शकतात तथापि तरूण व्यक्तीने त्याच पद्धतीने वृद्ध व्यक्तीला स्पर्श केल्यास ते खूप गर्दीत असल्यासारखे मानले जाते हे सांस्कृतिक फरक आंतरराष्ट्रीय परिस्थितीत देखील प्रदर्शित केले जातात अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा यांनी राणीला मिठी मारली तेव्हाच्या जागतिक मथळ्याचा संदर्भ दिला आहे अशीच परिस्थिती या छायाचित्रात दाखविली गेली आहे ज्यात पाकिस्तानी अध्यक्ष मिस्टर आसिफ अली झरदारी यांनी इराणी अध्यक्ष मिस्टर महमूद अहमदीनेजाद यांचा हात धरला आहे हे परस्पर आदर दर्शविणारे चिन्ह म्हणून समजले जाते कारण हा एक सामायिक सांस्कृतिक विश्वास आहे तथापि अमेरिकन किंवा ब्रिटीश समाजात अशीच प्रतिक्रिया अपेक्षित असू शकत नाही तर हे सांस्कृतिक फरक हे नजरांचा संपर्क स्पर्शाची वारंवारता तसेच वेगवेगळ्या समाजात असलेले अपमानास्पद हावभाव यामध्ये अस्तित्वात आहेत आणि हे फरक प्रामुख्याने प्रादेशिक आहेत बहुतेक पाश्चात्य जगात असे आढळते की काही प्रकारचे स्पर्श करणे आता विशेषतः हस्तांदोलन करणे समाजमान्य आहे तथापि असे आढळते की काही समाजात आणि संस्कृतींमध्ये अजूनही काही पारंपारिक समूह आहेत जिथे हे टाळले जाते जपानी आणि चिनी समाजांचा संदर्भ घेणे मनोरंजक आहे संवादाच्या अभाषिक पैलूंच्या क्षेत्रात कार्य करणारे विविध लेखक या सामाजिक निकषांचा संदर्भ घेत आहेत सर्वसाधारणपणे जपानी लोक एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या स्पर्शास विरोध दर्शवितात आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीशी शारीरिक स्पर्श जपानी संस्कृतीत अप्रशस्त मानले जाते आणि म्हणूनच ते चुंबन बिअर मिठी तसेच इतरांशी जिव्हाळ्याचे हस्तांदोलन देखील टाळतात त्यांची संस्कृती त्यांना एकमेकांना नमन करण्याची किंवा वाकून अभिवादना करण्याची अनुमती देते आणि वरिष्ठ दर्जाची व्यक्ती कमीतकमी झुकून किंवा वाकून अभिवादन करते आणि कनिष्ठ व्यक्ती सर्वात जास्त झुकते चिनी समाजामध्येही समान सांस्कृतिक रीती पाहायला मिळते चिनी समाजातील काही पारंपारिक समूहात अनोळखी व्यक्तींना स्पर्श करायला चिनी लोकांना आवडत नाही चीनी भेटीगाठी दरम्यान परिचयांमध्ये मान हलवणे सामील असते चिनी समाजात स्पर्श फारसा स्वागतार्ह नाही असे आढळते की व्यावसायिक कार्यक्षेत्रात जिथे चिनी आणि जपानी लोक पाश्चिमात्य संस्कृतीबरोबर संवाद साधतात तेथे त्यांच्या देहबोलीतून ते जवळीक आणि निकटता प्रदर्शित करतात तर हे नियम पारंपारिक चिनी आणि जपानी समाजात प्रतिबिंबित होतात हा व्हिडिओ कार्यालयीन जागेमधील स्पर्शासंबंधित माहिती प्रतिबिंबित करतो व्यवसायातील स्पर्शसंपर्क हा परस्पर मान्यता प्रस्थापित करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे हस्तांदोलना च्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की तुम्ही हस्तांदोलन केल्यास लोक तुम्हाला लक्षात ठेवण्याची शक्यता दुप्पटीपेक्षा जास्त असते याठिकाणी मी सायमन जे ब्रोनर यांच्या एका अत्यंत रंजक लेखाचा संदर्भ घेऊ इच्छित आहे सायमन ब्रोनर यांनी 'हॅप्टिक एक्सपीरियन्स ऑफ कल्च' या शीर्षकासह एक लेख लिहिला आहे आणि मी या लेखातून उद्धृत केले आहे "आमच्या दैनंदिन घडामोडीमध्ये घडणारे अत्यावश्यक स्पर्शाचे अनुभव हे आमच्या सांस्कृतिक अनुभूती वर्तनाच्या आणि समजुतीच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे मूलभूत घटक आहेत" याचा युक्तिवाद करताना तिने एका विशेष क्रीडा स्पर्धेचा हवाला दिला जेव्हा इंडियाना विद्यापीठाने १९८१ मध्ये मध्य पूर्व प्रादेशिक स्पर्धा जिंकली होती आणि ते दूरचित्रवाणीद्वारे थेट प्रेक्षकांना दाखविले गेले होते प्रेक्षकांनी हे पाहिले आहे की प्रत्येक खेळाडूने बास्केटबॉलच्या जाळीचे विधीपूर्वक तुकडे केले आणि अभिमानाने हे चिन्ह विजयाचे प्रतीक म्हणून मिरविले गेले तिच्या कल्पनेत स्पर्शेंद्रियाचा अनुभव केवळ आपण एकमेकांना स्पर्श करण्याच्या पद्धतीशी संबंधित नाही परंतु त्याही पुढे जाऊन हे ज्याला आपण स्पर्श करतो त्या निर्जीव वस्तूंसह आणि त्या संपर्काच्या भावनेशी संबंधित आहे जे वस्तूंशी संबंधित आमच्या संवादामध्ये संप्रेषित केले जाते तिने हे भाष्य केले की या पारंपारिक अधिकाराचे महत्त्व स्पर्शेंद्रियाच्या अनुभवाच्या व्यक्तिनिष्ठ शक्तीवर आणि वर्तनातील दृश्यमान कलात्मक वस्तूंच्या प्रतिकात्मक सामर्थ्यावर आधारित आहे तिने आमच्या आजच्या वागणुकीतले कलात्मक वस्तूंचे महत्त्व सांगितले आहे आपल्या शब्दसंग्रहात आणि भाषिक वापराच्या विविध पैलूंमध्ये स्पर्शेंद्रियाचा अनुभवावर अवलंबून असलेल्या गोष्टीवरही तिने भाष्य केले आहे स्पर्शेंद्रियाच्या विस्तृत क्षेत्रावर किती म्हणी आधारित आहेत हे लक्षात घेणे मनोरंजक आहे उदाहरणार्थ आपण एखाद्या कल्पनेला धरून ठेवतो आपण एखादी समस्या हाताळतो एखाद्या गोष्टीवर आपण बोट ठेवतो आपण सर्व विषयांना स्पर्श करतो आम्ही कदाचित नवीन पाककृतींना हात घालण्याचा प्रयत्न करतो सायमन ब्रोनरच्या मते ही कौशल्यपूर्ण रूपे सत्याचे विशिष्ट स्तर आणि समजुती स्पष्टतेने सूचित करतात आपण ऐकत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही परंतु आपल्याला हे जाणवते की हाताचा वापर हा शिक्षणाचे जनक आहे जर आपण खरोखर एखाद्या गोष्टीला स्पर्श केला असेल किंवा हातांनी काहीतरी अनुभवले असेल तर आपण इतरांकडून ऐकलेल्या विविध वर्णनापेक्षा हा अनुभव महत्त्वपूर्ण असतो जगातील बहुतेक प्रत्येक भाषेतील म्हणी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या स्पर्शेंद्रियाच्या संगतीवर आधारित आहेत याचे एक वेगळच रंजक उदाहरण आपल्याला वेगवेगळ्या तणावग्रस्त परिस्थितीत प्रतिक्रिया देण्यासंबंधित दिसू शकते जेव्हा तणावग्रस्त परिस्थितींचा सामना करावा लागतो तेव्हा आपण हात चोळतो आपण चिंताग्रस्तपणे वस्तूंना हाताळतो जेव्हा आपण बोटाच्या टोकांची भाषा पाहू तेव्हा स्पर्शेंद्रियाच्या वर्तनाच्या या पैलूंवर पुन्हा चर्चा होईल अनेक अनुभवांमुळे जगात स्पर्शेंद्रियाच्या प्रतीकांचे महत्त्वपूर्ण अर्थ आहेत प्रत्येक परिस्थितीत मानवी स्पर्श महत्त्वाचा असतो आमच्या व्यावसायिक परिस्थितीमध्ये ते तितकेच महत्वाचे आहे परंतु ते काही विशिष्ट नियंत्रकांसमवेत असले पाहिजेत आणि इतरांशी आपला संपर्क वाढविण्यापूर्वी किंवा दुसर्याच्या स्पर्शाचे विशिष्ट स्पष्टीकरण करण्यापूर्वी त्याच्या विशिष्ट पैलूंबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आपण स्पर्शाची जागा आणि त्यामध्ये विविध सांस्कृतिक भिन्नता कशा असू शकतात याचा उल्लेख केला आहे अमेरिका आणि उत्तर युरोपमध्ये त्यांच्या पदानुक्रम स्थितीशी संबंध आहे उच्च दर्जाचे लोक सहजपणे वयाने किंवा दर्जाने कनिष्ठ व्यक्तीस स्पर्श करू शकतात परंतु एक तरुण व्यक्ती किंवा एक ज्याचा दर्जा कमी असेल त्याने कधीही स्पर्शास सुरुवात करायची नसते तर कंपनीचे अध्यक्ष कार्यालयातील कर्मचार्यांना स्पर्श करु शकतात परंतु कर्मचारी कधीही अध्यक्षांना स्पर्श करु शकत नाहीत बरोबरीचे लोक सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य स्पर्श एकमेकांना करू शकतात आपण भिन्न संस्थांमध्ये अस्तित्त्वात असलेले सांस्कृतिक फरक देखील पाहिले आहेत ज्या विशिष्ट क्षेत्राचा मला उल्लेख करायचा आहे तो लैंगिक फरकांशी संबंधित आहे त्याचा संबंध आमच्या स्पर्शेंद्रियाबद्दल समजण्याशी आहे मी ब्रेंडा मेजरच्या एका रंजक लेखाचा संदर्भ घेत आहे हा लेख २०१२ मध्ये प्रकाशित झाला होता आणि त्याचे शीर्षक 'जेंडर पॅटर्न्स इन टचिंग बिहेवियर' असे आहे आजच्या परिस्थितीतही ब्रेंडा मेजरचे निष्कर्ष वैध आहेत तिने सुचवले आहे की स्पर्श संवादाच्या संशोधनातून लैंगिक भिन्नतेचे अनेक नमुने तयार झाले आहेत तिने असेही सुचवले आहे की त्यांच्या बालपणापासूनच लहान मुलीला मुलाच्या तुलनेत जास्त स्पर्श केला जातो आणि त्याच वेळी सामाजिक नियमांमुळे बऱ्याचवेळा पुरुष स्पर्श करण्यासाठी पुढाकार घेतात स्पर्शाबद्दलच्या वर्तनात लैंगिक भिन्नता देखील समाजातील रूढींशी संबंधित आहे जे बहुतेक समाजात लिंगाच्या भूमिका ठरविण्या संबंधित अस्तित्वात आहे या लैंगिक भूमिका आणि या रूढींनी अशी अपेक्षा केली आहे की स्त्रिया निष्क्रिय असू द्याव्यात कारण त्यांनी भावनिकतेवर अवलंबून असणे आवश्यक आहे तर पुरुषांकडून त्यांच्या वागणुकीत सक्रिय स्वतंत्र भावनिकदृष्ट्या कोरडे आणि अगदी आक्रमक असणे अपेक्षित आहे या रूढीवादी पद्धती केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांद्वारे देखील पाळल्या जातात आणि दोघेही या रूढीच्या आधारेच इतरांबद्दल प्रतिक्रिया देतात जर आमची वागणूक या रूढीवादी पद्धतीने नियंत्रित केली गेली तर ती केवळ आमची कार्यक्षमताच रोखत नाही तर इतर लोकांच्या सकारात्मक उद्दीष्टांबद्दल आपल्याला कमी ग्रहणक्षम बनवते तर हे केवळ माझ्या कामगिरीवरच मर्यादा आणत नाही तर गटातील भिन्न लिंगांच्या इतर सदस्यांच्या कामगिरीवर देखील काही मर्यादा आणते जोपर्यंत सामाजिक रूढींचा संबंध आहे तेथे पुरुष भूमिका सक्रिय वर्तनाशी निगडित असतात तर महिला सामान्यत प्रतिक्रियाशील वर्तनाशी संबंधित असतात हे विभाजन इतर भेदांसारखेच आहे जसे पुरुष आणि स्त्रियांच्या वागणुकीच्या पद्धतींमध्ये दाखविले जाते उदाहरणार्थ प्रतिनिधीत्व विरूद्ध सख्य कारणीभूत असणारा विरूद्ध अप्रछ्न्न प्रतिष्ठा मिरविणारा विरूद्ध त्याबाबतीत पूर्णपणे तटस्थ या सर्व जोड्यांमध्ये आपल्याला असे आढळते की पुरुषांना एक सक्रिय प्रतिनिधी म्हणून भूमिका देण्यात आली आहे तर स्त्रियांना निष्क्रीयतेने किंवा कमी गोष्टींशी संबधित प्रतिनिधीत्व आहे तर महिलांना स्पर्शाविषयी लिंग रूढीनी खूपच दुविधेमध्ये ठेवले आहे आत्ता कुठे स्त्रियांनी उच्च स्थानांवर अधिकार गाजवायला सुरवात केली आहे त्यांच्याकडे कोणीही आदर्श नाहीत ज्यांच्याकडून त्या देहबोलीची कौशल्य शिकू शकतील म्हणूनच त्यांना कनिष्ठ पुरुष कर्मचार्यांला स्पर्श करताना खात्री नसते की ते हा स्पर्श शक्ती आणि समर्थनाचे संकेत समजतील का ते प्रणयात झुलाविण्याच्या मनोवृत्तीचे संकेत म्हणून गैरसमज करून घेतील तो योग्य स्पर्श करतो की नाही याची कल्पना या चित्रफितीमध्ये अतिशय रंजकपणे दर्शविली आहे आता पुन्हा पुन्हा स्पर्शाला धरून आपल्या संप्रेषणाचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करूया जर एखाद्या व्यावसायिक वातावरणामध्ये योग्य वागणुकीसंबंधित काही लक्षात ठेवण्याच्या सामान्य गोष्टी येथे आहेत काही सकारात्मक अभाषिक संकेत स्थापित करण्यासाठी मर्यादित स्पर्श करावा तसेच हात खांदा आणि पाठीवर हलकासा आणि कमीत कमी स्पर्श करावा आणि हे लक्षात ठेवा की खांद्याला स्पर्श करताना महिलांना हे कदाचित व्यावसायिक हावभाव न वाटता वैयक्तिक म्हणून पाहिले जाऊ शकते मदतीची विनंती करताना त्यास स्पर्श करण्याचा प्रयत्न करा संशोधनात असे दिसून आले आहे की लहानात लहान एका सेकंदाच्या १४०व्या भागापर्यंत स्पर्श केल्याने त्यास मदत करण्याची दुसऱ्या व्यक्तीची इच्छा वाढते आणि त्याला अनुपालन परिणाम म्हणतात शेवटी एक संप्रेषण तंत्र म्हणून स्पर्श करा उदाहरणार्थ आपण काय म्हणत आहात त्याच्या मुख्य भागावर जोर देण्यासाठी श्रोताच्या हाताला स्पर्श करा कारण जेव्हा बोलतो त्यावर दृढ विश्वास ठेवण्यासाठी स्पर्श बर्याचदा वापरला जातो स्पर्श अचेतनपणे आपली विश्वासार्हता वाढवू शकतो आपल्या संस्कृतीत किती स्पर्श मान्य आहे याकडे लक्ष देण्यास प्रारंभ करा स्पर्श कोण करते आणि त्याची सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया काय ते लक्षात घ्या या चर्चेच्या आधारावर समजते की कार्यालयामध्ये स्पर्शेंद्रियासंबंधीचा अभ्यास किती महत्वाचा आहे एखाद्या कामाच्या ठिकाणी स्पर्श आव्हानात्मक आहे कारण स्पर्श आपल्या संप्रेषणाशी संबंधित एक जटिल तसेच अस्पष्ट पैलू आहे स्पर्शा संदर्भातील कोणत्याही स्पष्टीकरणात ही महत्त्वपूर्ण बाब असते आणि कार्यस्थानास स्पर्श संवादासाठी काही वेगळे पैलू असतात कारण त्रास देण्याच्या तक्रारीच्या भीतीमुळे अनेक व्यवस्थापकांना त्यांच्या कनिष्ठांशी कोणत्याही प्रकारचा स्पर्श करण्याची भीती असते या भीतीच्या वातावरणामुळे बर्याच संस्थांमध्ये कामाच्या ठिकाणी स्पर्श करण्यावर बंदी घालण्यास भाग पाडले आहे आपल्याला माहित आहे की काही प्रकारचे स्पर्श आहेत जे कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे वापरता येतील उदाहरणार्थ पाठीवरील थाप एक प्रोत्साहित करणारी थाप असू शकते परंतु त्याच वेळी तो नकोसा वाटणारा स्पर्शही असू शकतो जो हेतुपुरस्सर भयभीत करणारा केवळ अव्यावसायिक परंतु गुन्हेगारी देखील असू शकतो त्याच वेळी या क्षेत्रातील संशोधक सांगतात की हे दोन्ही अर्थ तितकेच लागू आणि उपलब्ध आहेत संशोधकांनी असे सुचवले आहे की कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणामासाठी स्पर्श केला जाऊ शकतो हा विशेषतः फुलर आणि इतरांनी केलेल्या एका रंजक अभ्यासाद्वारे समर्थित झाले आहे आणि या अभ्यासानुसार व्यवस्थापकांनी कर्मचार्यांच्या समजुतीवर परिणाम करण्यासाठी स्पर्शाचा वापर होऊ शकतो याचे समर्थन केले आहे त्यांनी शोधात असे सुचवले होते की व्यवस्थापक स्पर्श हे एक रणनीती म्हणून वापरतात बहुतेक वेळा ते सामाजिकदृष्ट्या प्रभावी होते कनिष्ठांचा प्रामाणिकपणा परस्पर प्रभाव आणि पर्यवेक्षकाच्या समर्थनाची धारणा समजण्याच्या दृष्टीने हे वापरतात त्याच वेळी इतर बरीच उदाहरणे आहेत ज्यात संशोधनाद्वारे समर्थित केले आहे की स्पर्शाचा कर्मचार्यांवर नकारात्मकही परिणाम होतो आणि विविध प्रतिनिधींनी त्यांचे दस्तऐवजीकरण केले आहे आजकाल आपल्याला आढळते की स्पर्श केवळ मनुष्याशीच संबंधित नाही तर त्याला तांत्रिक विस्तार देखील मिळाला आहे आणि स्पर्शेंद्रियासंबंधीचा अभ्यास या शब्दाची उपयोगिता आता शारीरिक समजांविषयी वैज्ञानिक तसेच मानसशास्त्रीय आणि अभियांत्रिकी मध्ये अधिक आहे मंदायम ए श्रीनिवासन यांच्या एका अत्यंत रंजक लेखात विविध प्रकारच्या उपयोगांचा संदर्भ देण्यात आला आहे ज्यामध्ये मानवी गरजेच्या अनेक भागात विकसित झालेल्या उत्पादनांमध्ये तसेच वैद्यकीय प्रशिक्षक आणि पुनर्वसन यांचा समावेश आहे त्याने तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्शेंद्रियासंबंधीचा उल्लेख केला आहे स्पर्शेंद्रियासंबंधीचा अभ्यास विविध संदर्भांमध्ये उदाहरणार्थ सौंदर्यशास्त्र आणि वास्तुशास्त्रामधील कला इतिहासात आणि व्यवस्थापनामधील मानवी संसाधनांची समज आणि अभियांत्रिकीच्या मानसशास्त्रात वारंवार वापरला जातो परंतु आता आम्हाला आढळते की वाढत्या बहुशाखीय संशोधनामुळे या स्पर्शेंद्रियाकडे एक कला म्हणून तसेच त्याच्या तांत्रिक परिमाणांकडे पाहणे शक्य झाले आहे तर त्याने स्पर्शेंद्रियासंबंधीचा अभ्यासाला मानवी स्पर्शेंद्रिय यांत्रिक स्पर्शेंद्रिय आणि संगणकीय स्पर्शेंद्रिय अशा तीन उपश्रेण्यांमध्ये विभागले आहे मानवी स्पर्शेंद्रिय म्हणजे काय याची चर्चा आपण मागील दोन विभागांमध्ये करत आहोत ते म्हणजे मानवी संवेदनांचा अभ्यास आणि मी कश्याप्रकारे ते स्पर्शातून ते कुशलतेने पोहोचवू शकतो यांत्रिक स्पर्शेंद्रिय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून कार्यरत आहे मग आमच्याकडे संगणक स्पर्शेंद्रिय आहेत जे आभासी वस्तूंचा स्पर्श आणि अनुभूती निर्माण आणि प्रस्तुत करण्यासाठी अल्गोरिदम आणि सॉफ्टवेअरवर आधारित आहेत म्हणून स्पर्शेंद्रियाची ही चर्चा आपल्या कार्यक्षेत्रात आणि आपल्या वैयक्तिक जीवनात देखील महत्त्वपूर्ण आहे त्यात अस्तित्वात असलेली सांस्कृतिक भिन्नता त्याचे स्पष्टीकरण तसेच काही विशिष्ट परिमाण तांत्रिक विकासामुळे शक्य झाले आहेत पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण संवादाच्या अभाषिक पैलूंचा स्वतंत्र भाग म्हणून शारीरिक हालचालींकडे पाहू